सेल कल्चर वर आधारित व्याख्यान मालिकेमध्ये आपले स्वागत आहे मागील काही व्याख्यानांमध्ये आपण ही चर्चा करतो आहे की मायक्रो कॅन्टीलिव्हर सिस्टम चा वापर करून मायोट्यूब द्वारे निर्मित गती कशी मोजायची आपण मागील व्याख्यानामध्ये चर्चा करीत होतो की जर कॅन्टीलिव्हर वाकला आणि तुमच्याकडे कॅन्टीलिव्हरच्या कोनात होणारा बदल मोजण्यासाठी मार्ग उपलब्ध असेल तर तुम्ही ते निश्चितच करू शकता ते करण्यासाठी काही सेटअप निश्चितच उपलब्ध आहेत असेच एक सेटअप मी तुम्हाला दाखवत आहे जे मी स्वतः विकसित केलेले आहे हे सिंगल कॅन्टीलिव्हर आहे तुम्ही काय कराल तुम्ही एक अनुकुचीदार लेझर सोर्स ठेवा खूप सौम्य लेझर सोर्स लेझरला कशा प्रकारे चमकवा तुम्ही लेझर ला या कॅन्टीलिव्हर वर चमकवा आणि बघा लेझरला काय होते लेझर अशाप्रकारे पुन्हा परत वळेल ते मागे वळल्यानंतर तुम्ही एखाद्या डिवाइसचा वापर करून हे बघू शकता कि तो कोणत्या कोणामध्ये मागे वळलेला आहे असे समजा की तुम्ही त्याला थिटा अँगलने पाठवत आहात आणि तो प्राईम थिटा अँगलने परत येतो आहे जर थिटा आणि प्राईम थिटा इक्वल असतील तर कॅन्टीलिव्हर कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही किंवा तो त्यावेळी आधारभूत रेषेवर आहे ही आधारभूत रेषा आहे आणि तुम्ही या एक सेंसिटिव डिवाइस पोझिशन केलेले आहे जो तुम्हाला बेंड विषयी आणि लेझर सोर्स विषयी माहिती सांगेल आता तुम्ही या सेट अप वर पेशींना वाढवा आणि हे गृहीत धरा की ते मायोट्यूब सारखे स्ट्रक्चर्स निर्माण करतील मायोट्यूब जेव्हा आकुंचन पावेल तेव्हा अशी गती निर्माण करेल ते पुन्हा बेसलाईन कडे परत जातील जेव्हा ते बेसलाईन पासून दिशा बदलतील हे होत असताना कॅन्टिलिव्हर हळूच वाकेल आणि कॅन्टिलिव्हर स्ट्रक्चर निर्माण करेल ही कॅन्टिलिव्हर आहे जे मी रेखाटण्याचा प्रयत्न करत आहे वाकवत असताना नेमक काय घडेल वापरत असताना लेझर लाईट याप्रकारे जाईल आणि थिटा डबल प्राईम वर उसळी घेऊन परत येईल जाताना जो अँगल बनतो तो थिटा आहे आणि वाकल्यानंतर जो अँगल बनतो तो थिटा प्राईम आहे हे दोन्ही समान नाही याचा व्हॅल्यू 0 असतो प्राईम थिटा व्हॅल्यू स्टोनीच्या समीकरणात टाकावा लागतो ज्यातून तुम्हाला मायोट्यूब द्वारे निर्मित गती प्राप्त होते उदाहरणार्थ तुम्ही एखादा ड्रग किंवा स्नायू शिथिल सारखे रेणू ऍड केले तुम्ही निश्चित नसता की हा विशिष्ट ड्रग न्यूरॉन वर किंवा स्नायूवर क्रिया करेल म्हणून तुम्ही काही इतर एक्स वाय झेड सुद्धा टाकून बघता हे वापरून बघितल्या नंतर जर मायोट्यूब द्वारे निर्मित गती मध्ये बदल होत असेल तर तुम्ही विट्रो सेटअप सारख्या स्वच्छ प्रणालीच्या सहाय्याने अंदाज बांधू शकता की विशिष्ट ड्रग कशा प्रकारचे वर्तन करेल अशी प्रणाली विकसित करण्यामध्ये आमचे योगदान राहिले आहे या टेक्नॉलॉजी मध्ये मायक्रो मशीन डिवाइस चा वापर करून स्नायू द्वारे निर्मीत आकुंचन गती मोजता येते यामध्ये विद्युत घटक सुद्धा सहभागी असतात आपण आता विद्युत घटका विषयी बोलू मी जेव्हा मायोट्यूब किंवा स्नायू बद्दल बोलतो तेव्हा ते मोटो न्यूरॉन द्वारे संचालित असतात उदाहरणार्थ तुमच्याकडे मायोट्यूब किंवा स्नायू आहे जे अशा पद्धतीने वाढत आहे जेव्हा मोटो न्यूरॉन जो स्नायू वरचा सिनएप आहे यावर तुम्हाला सिनऑप्टिक वेसिकल निदर्शनास येईल सिनऑप्टिक वेसिकल ला न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणतात न्यूरोमस्क्युलर जंक्शन चे महत्वाचे कार्य म्हणजे स्नायू किती आकुंचन पावणार हे निश्चित करणे जर स्नायू स्वयंस्फूर्तपणे आकुंचन होत नसेल तर न्यूरोट्रांसमीटर वापरून ठरविल्या जाते मोटो न्यूरॉन ची मदत घेऊन स्नायू गती निर्माण करतात हे बघितल्यानंतर आता आपण पुढच्या जरा कठीण पातळीकडे वळू त्यासाठी दोन प्रकारच्या पेशी कल्चर डिशमध्ये किंवा मायक्रो कॅन्टीलिव्हर च्या वरती लागेल त्याविषयी लवकरच आपण बघू आता आपल्याला माहिती आहे की स्नायूंचे आकुंचन कसे मोजायचे परंतु आपल्याला हे माहिती नाही की जर स्नायू स्वयंस्फूर्तपणे आकुंचन होत नसेल तर त्याला न्यूरॉन सोबत समाकलित कसे करायचे जो एक्शन पोटेन्शियल च्या रूपात सिग्नल पाठवून स्नायूना आकुंचन करेल तुम्ही इलेक्ट्रोड चा वापर करू शकता मोटर न्यूरॉन ला उत्तेजित करण्या साठी येथे दोन समस्या आहेत स्नायू आणि न्यूरॉन ला कल्चर कसे करायचे स्नायू आणि न्यूरॉन पेशी या न्यूरो मस्क्युलर जंक्शन च्या अभ्यासाला मदत करतात यालाच काही लोक संक्षिप्तपणे एनएमजे म्हणतात स्नायू आणि न्यूरॉन पेशींना न्यूरो मस्क्युलर जंक्शन चा अभ्यास करण्यासाठी कसे को कल्चर करायचे या प्रणालीला मायक्रो कॅन्टीलिव्हर असेंब्ली वर कसे समाकलित करायचे काही प्रश्नांचे समाधान हे स्वप्ना सारखे असले तरी मी आशावादी आहे की भविष्यात याचे उत्तर नक्कीच मिळेल तर तुमच्याकडे कॅन्टीलिव्हर आहे याविषयी मी आधीच सविस्तरपणे चर्चा केली आहे मी येथे तुम्हाला त्याच्या वरील भागातील पृष्ठभाग दाखवितो आहे आणि ही जाडी आहे ज्या जाडी बद्दल मी बोलत होतो हा मल्टीनक्लीएटेड ट्यूब आहे मध्ये एक मायोट्यूब वाढत आहे आणि तुम्ही त्याला न्यूरॉन सोबत समाकलित करता जो सिनएप निर्माण करतो आणि हा एक मोटो न्यूरॉन आहे येते तुमच्याकडे मायोट्यूब आहे येथे लक्षात घ्यावे लागेल की फक्त स्नायू न्यूरॉन सोबत इंटरॅक्ट करत नाही तर न्यूरॉन सुद्धा स्नायू सोबत इंटरॅक्ट करतो महत्वाचे हे आहे की ते न्यूरो मस्क्युलर जंक्शन निर्माण करतात न्यूरो मस्क्युलर जंक्शन च्या फंक्शन शिवाय ही प्रक्रिया होऊ शकत नाही 1641 वेळ संदर्भासाठी बघा मोटो न्यूरॉन विद्युतपणे कार्यशील असणे गरजेचे आहे तुम्ही त्याला वेगळे सुद्धा वाढवू शकता हा सगळा एम्बेडेड प्रणाली चा भाग आहे पेशी एम्बेडेड इलेक्ट्रोड वर बसायला हवी तुम्ही एम्बेडेड इलेक्ट्रोड चा वापर उत्तेजित करणारा इलेक्ट्रोड म्हणून सुद्धा करू शकता तुम्ही न्यूरॉन ला उत्तेजित करा न्यूरॉन प्रवास करून न्यूरो मस्क्युलर जंक्शन पर्यंत पोहोचतील तेथे पोहोचल्यावर ते न्यूरोट्रांसमीटर सिक्रेट करतील न्यूरोट्रांसमीटर स्राव स्नायूंना आकुंचित करून स्नायू गती निर्मित करतात या सेटअप मध्ये तुम्हाला एका कॉमन मिडीयम ची गरज असते जो न्यूरॉनला तसेच मायोट्यूबला वाढण्यास मदत करते परंतु हे सगळे वाटते तेवढे सोपे नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराकडे बघू शकता हा तुमचा स्पायनल कॉर्ड आहे आणि मोटो न्यूरॉन येथे व्हेंट्रल हॉर्न मध्ये आहे येथे स्नायू आहेत हा सीएनएस चा भाग आहे तुमच्याकडे वेगळ्या प्रकारचे स्पायनल द्रव्य आहे या ठिकाणी जंक्शन निर्माण होतात सगळ्यात मोठी समस्या जी आम्हाला भेडसावते ती म्हणजे कॉमन मीडियम कसे विकसित करायचे दुसरा म्हणजे जर कॉमन मीडियम विकसित केले तर ते परिभाषित कॉमन मीडियम असायला हवे पेशी अगोदर आणि नंतर कशा प्लेट करायच्या मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे की या सगळ्या रीगर किंवा डिवीजन मधून जातील या नमुन्या प्रमाणे जेथे न्यूरॉन स्वतःला विभाजित करून मस्क्युलर जंक्शन निर्माण करतात म्हणून आपण अशा पद्धतीचे सेटअप बनवायला हवे ज्यातून आपल्याला अधिकाधिक माहिती प्राप्त होईल हे व्याख्यान आपण येथेच समाप्त करू आणि पुढील व्याख्यानामध्ये आपण मस्क्युलर जंक्शन विषयी अधिक माहिती जाणून घेऊ तसेच त्यामध्ये असणारी आव्हाने सुद्धा जाणून घेऊ